मागील सत्रात आपण हिंदाल्को लिमिटेड या कंपनीची एक तपशीलवार केस सुरू केली त्या कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट profit loss account आपण अगोदरच तयार केला आणि तुम्हाला आठवत असेल की मागील सत्रात आपण बॅलन्स शीट वर सुद्धा चर्चा केली होती आणि तुम्ही ती पूर्ण करणार होता आणि त्याचे उत्तर आपण आज चर्चेसाठी घेणार होतो जे मागील सत्रात उपस्थित नव्हते त्यांना मी विनंती करीन की त्यांनी ही केस डाउनलोड करावी त्याचा अभ्यास करून प्रश्न समजून घेऊन पूर्ण करावे आणि मग उत्तराकडे लक्ष द्यावे कारण आज आपण ह्या बॅलन्स शीट च्या उत्तरावर चर्चा करणार आहोत तुम्ही तयार आहात ना चला तिकडे जाऊया किंवा सी असे चिन्हांकित केलेल्या कलमांना तुम्हाला योग्य स्वरूपात टाकायचे आहे आणि उत्तर बघायचे आहे तर असेट्स ह्या शीर्षकाखाली नोन करंट असेट्स च्या अंतर्गत पहिले फिक्सेड असेट्स दाखवल्या जातात आपण नेहमी स्थायीत्त्वाचा क्रम पाळतो तर सर्वात महत्त्वाचे असेट्स कदाचित मालमत्ता उपकरणे आणि साधन सामग्री आहेत आणि हा नोंद क्रमांक तुमच्यापैकी ज्यांना अधिक तपशीलवार माहिती हवी असेल त्यांनी हिंडाल्को लिमिटेडचा वार्षिक अहवाल घ्यावा आणि नोंद क्रमांक 2 तपशिलासाठी तपासावी फिक्सेड असेट्स ची रक्कम सुद्धा फार मोठे म्हणजे 39999 करोड आहे आहे कॅपिटल वर्क इं प्रोग्रेस यासाठी कुठलीही टीप दिलेली नाही एकूण रक्कम सुद्धा तुलनेने कमी आहे ती 736 एवढी आहे इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी कदाचित आपल्या अगोदरच्या बॅलन्स शीट मध्ये ही नव्हती ही 9 एवढी आहे इंटेनजीबल असेट्स विकासंशिल अमूर्त मालमत्ता दिलेली आहे तर हे सगळे कलम मिळून कंपनीचे फिक्सेड असेट्स होतात मग एन च्या अंतर्गत पुढची श्रेणी आहे फायनान्शिअल असेट्स तर ही दीर्घकालीन आर्थिक मालमत्ता आहे मुख्यतः गुंतवणुकी तर तुम्ही बघू शकता की सहाय्यक कंपनी मधली गुंतवणूक ही सर्वात मोठी म्हणजे 16000 करोड आहे आणि सहकारी कंपनी मधील आणि इतर गुंतवणूक मग दिलेले कर्ज आणि इतर आर्थिक मालमत्ता ही अधिक शुद्ध आणि नवीनतम शब्दावली आहे जी मोठ्या कंपनीमध्ये वापरल्या जाते बॅलन्स शीट कडे एकदा लक्षपूर्वक बघा नोन करंट असेट्स हे मुख्यतः डिफर्ड टॅक्स आहेत ज्यासाठी कुठली ही टीप दिलेली नाही परंतु एकूण रक्कम दिलेली आहे इतर नोन करंट असेट्स ची रक्कम 861 इतकी आहे अशा तर्हेने या टप्प्यावर तुम्हाला एकूण एन लक्षात येते आता करंट असेट्स कडे वळूया इन्व्हेंटरी याच्या नंतर नामावली प्रमाणे इतर असेट्स मध्ये फायनान्शियल असेट्स आहेत तर तुमच्याकडे इतर गुंतवणुकी अल्प कालावधी च्या आहेत ज्यांची रक्कम सुद्धा बरीच म्हणजे 3700 करोड आहे ट्रेड रिसिवेबल्स कॅश अँड कॅश इक्विवलेंट आणि कॅश अँड कॅश इक्विवलेंट च्या व्यतिरिक्त असलेली बँक शिल्लक रक्कम लक्षात घ्या की हे सुद्धा करंट असेट्स आहेत मग यांचे वर्गीकरण वेगळे का याचे वर्गीकरण केले कारण कॅश फ्लो विधानामध्ये हे फरक येईल म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे की सगळ्या बँक शिल्लक रकमा कॅश अँड कॅश इक्विवलेंट नसतात साधारणपणे आपण असे म्हणतो की बँक शिल्लक रक्कम म्हणजेच रोख समतुल्य जे बरोबर आहे पण जर ह्याला काही अपवाद असेल तर त्याला वेगळे दाखवावे लागते म्हणून इथे असे दाखवले आहे मग अल्पकालीन कर्ज जे इतर आर्थिक असेट्स च्या अंतर्गत येईल तर ही आहे एकूण फायनान्शियल असेट्स ची बेरीज इथून 7 नंबर पासून तर या कलमा पर्यंत मग तुमच्याकडे आहे करंट टॅक्स असेट्स आणि इतर करंट असेट्स तर ही आहे एकूण करंट असेट्स ची बेरीज आणि 82000 करोड ही दोघांची बेरीज आहे 60 अधिक 21 म्हणजेच नोन करंट अधिक करंट लक्षात येताय ना तर ही आहे असेट्स ची बाजू आता आपण लायबिलिटी ची बाजू बघू लायबिलिटी च्या बाजूला पहिला कलम आहे अधिकृत भाग भांडवल पण लक्षात असू द्यावे की याची रक्कम एकूण बेरीज मध्ये घ्यायची नाहीये एका टीप च्या रूपात लिहायचे आहे एकूण रकमेत घ्यायची चूक होऊ देऊ नये हे अशा तऱ्हेने दिले आहे भाग भांडवल जे पेड अप आहे 222 89 ज्याला एकूण रकमेत घ्यायचे आहे आणि इतर समभाग जे 49227 एवढे आहे अशा तऱ्हेने तुम्हाला एकूण इक्विटीची रक्कम 49450 एवढी मिळते इतर इक्विटी करिता ज्यात मुख्यतः रिझर्वस अँड सरप्लस चा समावेश असतो त्याकरिता टिप दिली आहे पण त्यांनी एक निराळी नामावली वापरली आहे पुढे आहे लायबिलिटी ह्यात तुमच्याकडे नोन करंट लायबिलिटी आहेत आणि त्यात फायनान्शियल लायबिलिटी तुम्ही बघू शकता की फायनान्शियल लायबिलिटीजला कसे विभक्त केले आहे नोन करंट लायबिलिटी मध्ये फायनान्शियल लायबिलिटी वेगळ्या दिल्या आहेत आणि तरतुदी आणि टॅक्स लियाबिलिटी वेगळे दिले आहेत कारण ते व्यवसायातून उत्पन्न होतात परंतु फायनान्शियल लायबिलिटी पैसे उभारणीशी संबंधित असतात आपण कॅश फ्लो स्टेटमेंट चा अभ्यास केला आहे तर फायनान्शियल लायबिलिटी मधून येणारी एक गोष्ट कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये जाते ती कुठली गोष्ट असेल त्याला कार्यरत कलम म्हणून बघितले जाणार नसून वित्तपुरवठाचे कलम म्हणून मानल्या जाईल असे त्याचे वर्गीकरण आहे छोट्या कंपनीच्या बाबतीत तुम्हाला हे वर्गीकरण दिसणार नाही परंतु ही एक फार मोठी कंपनी असल्यामुळे तिने अद्ययावत स्वरूपे वापरली आहेत बोरोइंग्स हे कर्ज आहे आणि सर्वात मोठी रक्कम आहे याची क्रमांक 18अ आहे ट्रेड पेयेबल्स तुलनात्मक येणे कमी आहेत याचा अर्थ असा की कंपनीची उधारीची खरेदी जास्त नाही कारण त्यांची खरेदी बरीच मोठी आहे पण ट्रेड पेयेबल्स फार कमी आहेत तुम्ही जर असेट्स शी तुलना कराल तर लक्षात येईल की त्यांचे ट्रेड रिसिवेबल्स पुष्कळ आहेत पण ट्रेड पेयेबल्स फार कमी आहेत तुम्हाला लक्षात येतंय ना कृपया याची नोंद घ्या कारण हे नोन करंट स्वरूपाचे आहेत म्हणजेच फार कमी नियर मी ट्रेड पेयेबल्स ची रक्कम फार मोठी आहे त्याकडे आपण नंतर येऊ हे एक नोन करंट ट्रेड पेयेबल्स आहे त्याची रक्कम छोटी आहे मग इतर फायनान्शियल लायबिलिटी मग आपण जातो दीर्घकालीन तरतुदी कडे डिफर्ड टॅक्स लायबिलिटी आणि इतर करंट आणि नोन करंट लायबिलिटी current non current liabilities अशाप्रकारे नोन करंट लायबिलिटी ची बेरीज 2328 आहे मग आपण जाऊया करंट लायबिलिटी बोरोइंग्स करंट लायबिलिटी मध्ये फायनान्शियल लायबिलिटी बोरोइंग्स ट्रेड पेयेबल्स आणि इतर फायनान्शिअल लायबिलिटी आता प्रोविजन आणि इतर करंट टॅक्स लायबिलिटी अशाप्रकारे एकूण सी आहेत 12 आणि एकूण एन् सी होते 20 अधिक इक्विटी अशाप्रकारे दोन्ही लायबिलिटीजला बरोबर घेतल्यावर सर्वप्रथम त्यांची बेरीज केली जी 82728 आहे या टप्प्यावर ते करंट लायबिलिटी कॉन्टिनजेन्ट लायबिलिटी आणि कॉन्टिनजेन्ट असेट्स या तिन्ही गोष्टींचा खुलासा करतात टीप क्रमांक 1 कॉन्टिनजेन्ट लायबिलिटी करिता आहे लक्षात येत आहे ना तुम्हाला तर हे आहे बॅलन्स शीट बद्दल बघायला हे फार सोपं दिसतं पण याची तुलना आता तुमच्या उत्तराशी करून पहा जर तुम्हाला हे बरोबर सोडवता आले तर फारच छान आता आपण ह्या केसच्या तिसऱ्या भागाकडे वळू म्हणजेच कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करण्याकडे तर आता तुमचा कागद पुन्हा पुढे घ्या आणि आपण कॅश फ्लो स्टेटमेंट वर चर्चा करू हे एक फार मोठे विधान आहे म्हणून जरा लक्ष द्या आपण जाणतो की कॅश फ्लो मध्ये तीन विभाग असतात तर हे कोणते तीन विभाग हे आहेत ऑपरेटिंग इन्व्हेस्टिंग आणि फायनान्सिंग ह्यात ऑपरेटिंग विभाग जरा क्लिष्ट असतो कारण आपल्याला कुठली पद्धत अवलंबईची आहे थेट की अप्रत्यक्ष आपण अप्रत्यक्ष पद्धत वापरतो आणि नफा पासून सुरुवात करतो आणि समायोजन करतो सध्या हे सर्व आकडे तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला ते व्यवस्थित मांडायचे आहेत यात बरेचसे कलम असे आहेत जे कॅश फ्लो चा भाग नाहीत म्हणून तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे मग हिशोबात न घेतलेला डेरिव्हेटिव्ह व्यवहारातला तोटा तो कुठे जाईल हिशोबात न घेतलेले हे काही कलम आहेत त्यामुळे त्यांचा परिणाम होत नाही आपण त्यांना विचारात घेणार नाही जसे की अल्पकालीन म्युच्युअल फंड मधील तरल गुंतवणूक याबद्दल अगोदरच सांगितले आहे की हे रोख समतुल्य आहेत म्हणून आपण त्यांना 'C' असे चिन्हांकित करू 'C' हे चिन्ह रोख समतुल्य दर्शवणारे आहे सहाय्यक कंपनीच्या समभागांची विक्री इथे याचा आकडा दिलेला नाही पण हे कुठे जायला हवे समभागांची विक्री ही एक गुंतवणूक आहे ज्याची विक्री केली गेली म्हणून आपण याच्या पुढे 'I' असे लिहू मालमत्ता कारखान्यातील उपकरणे आणि इंटेनजीबल असेट्स ची विक्री यांच्या पुढे सुद्धा 'I' लिहू सहाय्यक कंपनी तून परत केलेली रक्कम हा आकडा दिलेला नाही पण काही वर्षांपूर्वी याचा काही आकडा होता तर ह्या परत केलेल्या रकमेचा काय अर्थ आपण सहाय्यक कंपनीच्या भांडवलामध्ये गुंतवणूक केली सहाय्यक कंपनीने ही रक्कम परत केली असेल पण ही एक गुंतवणूक आपल्याला परत मिळते आहे नोन करंट बोरोइंग्स ची परतफेड हे कर्ज आहेत ज्याची आपण परतफेड सुद्धा केली म्हणून हा 'F' प्रकारचा व्यवहार आहे कर्ज आणि ठेवींची परतफेड हे कुठे जाईल कदाचित आपण कर्ज आणि ठेवी घेतल्या आहेत आणि त्यांची परतफेड करतो आहोत म्हणून आपण याला 'F' असे गृहीत धरू फायनान्शिअल लीज लायबिलिटी परतफेड फायनान्शिअल लिस्ट हे एका प्रकारचे कर्ज आहे कंपनीला वित्तपुरवठा करण्यातला एक प्रकार म्हणून याच्यापुढे 'F' लिहू मधील हेजेस च्या कॅश फ्लो वर मिळालेला नफा हा एक इतर सर्वसमावेशक उत्पन्नाचा कलम आहे आणि तो हेजेस च्या कॅश फ्लो शी संबंधित आहे सध्या आपण त्याचा विचार नाही करू इतर गुंतवणुकीची विक्री नावावरून लक्षात येते की हे गुंतवणुकीच्या विक्रीशी संबंधित आहे आणि इथे आपण बघू शकतो की याची रक्कम बरीच म्हणजे 5000 करोड एवढी आहे मालमत्ता कारखान्यातील उपकरणे आणि इंटेनजीबल असेट्स ची खरेदी ही गुंतवणुकीची खरेदी आहे म्हणून याच्या पुढे आपण 'I' लावू प्रॉफिट बिफोर टॅक्स ची आपल्याला जरूर आहे का होय गरज आहे कारण कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये आपण प्रॉफिट बिफोर टॅक्स पासून सुरुवात करणार आहोत आणि समायोजन करणार आहोत म्हणून आपण याला 'O' असे चिन्हांकित करू करंट बोरोइंग्स चे देय करंट बोरोइंग्स ची परतफेड साधारणपणे आपण कर्जाकडे 'F' असे बघतो पण हे चालू कर्ज असल्यामुळे आपण त्याच्यापुढे 'O' असे लिहू मग इक्विटी समभाग जारी केल्याचे मिळकत हा एक 'F' प्रकारचा व्यवहार आहे एक फायनान्सिंग व्यवहार आहे तुम्ही हे पूर्ण वाचू शकता समाभागांसाठी अर्ज करायच्या रकमे सहित अशाप्रकारे समभागांच्या अर्जा सहित मिळालेली किंवा परत केलेली रक्कम सुद्धा फायनान्सिंग व्यवहाराचा एक भाग राहील नोन करंट बोरोइंग्स ची आगाऊ भरलेली रक्कम ही एक मोठी रक्कम आहे कंपनीने काही कर्ज घेतले आहे परंतु ते नोन करंट प्रकारचे आहे आणि त्याची आगाऊ रक्कम भरली आहे याचा अर्थ असा की जर कर्ज दहा वर्षांसाठी घेतलं होतं तर त्याची परतफेड आठ वर्षांमध्ये केली तरी सुद्धा हे नोन करंट प्रकारचे असल्यामुळे ह्याचा उपयोग पैसे उभारण्यासाठी केला जातो म्हणून आपण याला 'F' असे चिन्हांकित करू प्रत्यक्ष कराचे परताव्या नंतरचे देय याच्यापुढे सुद्धा 'O' कारण हा एक ऑपरेटिंग कलम म्हणून बघितल्या जातो जर तुम्हाला स्वरूप लक्षात असेल तर सर्वप्रथम आपण सर्व कलमांचे गणित करू आणि सर्वात शेवटी करांचे देय लिहू इतर नॉन ऑपरेटिंग उत्पन्न आणि खर्च हे कुठे जाईल हे नॉन ऑपरेटिंग असल्यामुळे आपल्याला वाटतं की हे 'O' नसेल पण हे उत्पन्न किंवा खर्च असल्यामुळे ह्याला 'O' ची वागणूक द्यायला हवी सध्या याचा आकडा दिलेला नसल्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नोवेशन अंड रीस्ट्रक्चरिंग ऑफ लॉन्ग टर्म बोरोइंग्स दीर्घकालीन कर्जाचे नवीनीकरण आणि पुनर्रचना हे कुठे जाईल सर्वप्रथम नोवेशन चा अर्थ काय चालू असलेल्या कर्जाच्या अटी बदलणे असा याचा अर्थ आहे उदाहरणार्थ कर्जाचा कालावधी 5 वर्ष होता आणि कदाचित तो आता 8 वर्ष केला त्यासंबंधीचे काही बंधन किंवा तारण ठेवण्याचे नियम बदलले असू शकतात कर्जाच्या अटी बदल्या याला इनोव्हेशन असे म्हणतात दीर्घकालीन कर्जाची पुनर्रचना ह्याला कसे चिन्हांकित करायला हवे 'F' असायला हवे का इथे कुठल्याही प्रकारची परतफेड नाही आणि कुठलेही नवीन कर्ज नाही तर हा एक विना रोख कलम आहे आणि तो कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये यायला नको म्हणून आपण त्याला 'NC' असे चिन्हांकित करू दिलेले कर्ज आणि ठेवी आपण कर्ज दिले आहे पण हे निश्चित नाही ही की ते गुंतवणूक म्हणून दिले की कर्ज म्हणून आपण त्याच्या पुढे 'I' असे लिहू आवश्यकता नसलेल्या लायबिलिटी पुना लिहिल्या याचा अर्थ असा की काही लायबिलिटी होत्या पण त्या आता पूर्णत्वास गेल्या आहेत म्हणून आपल्याला त्या परत लिहाव्या लागतील याचा अर्थ असा की त्यांना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये परत न्यावे लागेल त्या आता लायबिलिटी म्हणून अस्तित्वात नाहीत तर आपण त्यांना कुठल्या शिर्षा खाली ठेवणार ते एक विना रोख कलम आहे म्हणून आपण त्यांच्यापूढे 'NC' असे लिहू लक्षात घ्या की आपण कर्जाची परतफेड केलेली नाही ही फक्त त्याला परत लिहिले सहाय्यक कंपनीमध्ये गुंतवणूक 'I' असे लिहू मिळालेले व्याज हे सोपे आहे जेव्हा आपण गुंतवणूक करतो आपल्याला त्यावर उत्पन्न मिळते तर आपण ह्याच्यापुढे "I" लिहू व्याजाच्या रुपातले उत्पन्न सुद्धा 'I' असेल नॉन फायनान्शिअल लायबिलिटी मधील वाढ ही फक्त लायबिलिटी मधली वाढ आहे तर आपण याच्याकडे दुर्लक्ष करावे की लक्ष द्यावे व्यापार आणि इतर देयान मधील वृद्धी इन्व्हेंटरी मधील वृद्धी आपण येथे घ्यायला हवी का होय घ्यायला हवी कारण ते ऑपरेटिंग कलमाचा भाग आहेत आणि आपण जाणतो की सुरुवात आपण प्रॉफिट बिफोर टॅक्स पासून करतो नॉन ऑपरेटिंग कलमांसाठी समायोजन करतो आणि मग वर्किंग कॅपिटल कलमांसाठी समायोजन करतो म्हणून वर्किंग कॅपिटल कलम जसे की व्यापार डेटर्स आणि क्रेडिटर्स यांना 'O' असे समजू तुम्ही त्यांना वर्किंग कॅपिटल असे चिन्हांकित करा किंवा 'O' असे चिन्हांकित करा सध्या मी त्यांना फक्त 'O' असे चिन्हांकित करतो आहे इन्व्हेंटरी मधील वृद्धी सुद्धा 'O' आहे फायनान्शियल लायबिलिटी मधली वृद्धी आणि वित्त खर्च सुद्धा 'O' आहे वित्त खर्च हा 'F' कलम आहे पण पुन्हा गोंधळात टाकणारा आहे भरलेला वित्त खर्च तुम्ही बघू शकता म्हणून आपण मुळात भरलेला वित्त खर्च लक्षात घेऊ आणि फक्त वित्त खर्च नाही आता बोरोइंग्स च्या सुधारणेवर उचित मूल्य वाढ आता त्यांनी काही कर्ज घेतले आहेत त्यांची पुनर्रचना केली आणि त्यावर काही उचित मूल्य वाढ मिळाली आहे हा एक विना रोख व्यवहार आहे म्हणून आपण त्याला 'NC' असे चिन्हांकित करू एम्पलोयी शेअर ऑप्शन चा खर्च एम्पलोयी शेअर ऑप्शन काय आहे कर्मचाऱ्यांना कंपनीचे शेअर्स दिले जातात विनामूल्य किंवा कमी किमतीवर ज्यांना ते पुढे समभागांमध्ये रूपांतरित करू शकतात हे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी केल्या जाते परंतु सध्या आपल्यासाठी हा एक वित्त कलम आहे किंवा 'O' प्रकारचा कलम आणि तो कुठल्याही मार्गे जाऊ शकतो पण आपण त्याला 'O' असे चिन्हांकित करू प्राप्त झालेले लाभांश आपल्याला लाभांश मिळाले आहे तर हे गुंतवणुकी वरचे उत्पन्न असल्यामुळे आपण त्याला 'I' असे चिन्हांकित करू दिलेला लाभांश लाभांश वितरण करा सोबत हा एक 'F' कलम आहे आपल्याला लाभांशच्या रूपात उत्पन्न मिळाले आहे म्हणून आपण त्याला 'I' असे चिन्हांकित करू तुम्ही बघू शकता की ही रक्कम दोन प्रकाराने येते मिळालेले लाभांश आणि लाभांशच्या रूपात उत्पन्न पण याची गणना दोनदा नका करू वास्तवात जी रक्कम मिळाली आहे तीच आपण घ्यायला हवी गोंधळ व्हायला नको अशाच प्रकारे आपल्याकडे व्याजाच्या रूपा तील उत्पन्न आणि मिळालेले व्याज आहे तर आपण मिळालेले व्याज आजच लक्षात घ्यायला हवे हे मी इथे थांबतो म्हणजे पुढे जाऊन गोंधळ व्हायला नको मग व्याजाच्या रूपातील उत्पन्न मग आपल्याकडे डेप्रिसिएशन अंड अमोर्टायझेशन आहे ते कुठे येईल ते एक विना रोख कलम असल्यामुळे आपण त्याला प्रॉफिट बिफोर टॅक्स मध्ये जोडू म्हणून आपण याला 'O' असे चिन्हांकित करू प्रारंभिक परिपक्वता तीन महिन्यापेक्षा कमी असलेल्या बँक ठेवी ह्या बँकेतील ठेवी आहेत ह्यात जोखीम अगदी शुल्लक आहे आणि परिपक्वतेचा कालावधी अत्यल्प असल्यामुळे आपण ह्याला कॅश इक्विवलेंट असे समजू शकतो म्हणून आपण याला 'C' असे चिन्हांकित करू व्यापार आणि इतर रिसिवेबल्स मधील घट हा वर्किंग कॅपिटल मधला कलम आहे आणि आपण ह्याला 'O' असे चिन्हांकित करून नॉन फायनान्शियल असेट्स मधील घटक ह्याला सुभा 'O' असे चिन्हांकित करू फायनान्शियल असेट्स मधील घट हे सुद्धा 'O' आहे चेक आणि ड्राफ्ट दैनंदिन व्यवहाराचे कलम आणि बँक शिल्लकचा भाग असल्यामुळे हे कॅश अंड कॅश इक्विवलेंट आहेत म्हणून आपण याला 'C' असे चिन्हांकित करू कॅश ओन हांड ही सुद्धा 'C' बँकेतील चालू खात्यांमधील शिल्लक ही सुद्धा 'C' बॅड डेट्स आणि प्रोविजन फोर डाऊटफुल डेट्स आपण हे लक्षात घ्यायला हवे का हा एक विना रोख कलम आहे पण याचा परिणाम प्रॉफिट अँड लॉस वर राहणार म्हणून आपण त्याला 'O' असे चिन्हांकित करू विना रोख सरकारी अनुदाने संपादित केलेली मालमत्ता कारखाना आणि त्यातील उपकरणे हे मालमत्तेचे संपादन आहे आणि त्यामुळे त्यांच्यासमोर 'I' लिहू परंतु ते विना रोख सरकारी अनुदानाच्या सहाय्याने असल्यामुळे आपण त्याला कॅश फ्लो कलम समजू शकत नाही आपण त्याला 'NC' असे चिन्हांकित करू आर्थिक भाडेतत्त्वावर संपादन केलेली मालमत्ता भाडेतत्त्वावर संपादन केली असली तरीही ही रोख अटीवर संपादन केलेली आहे म्हणून आपण त्याला 'I' असे चिन्हांकित करू चे नुकसान पी चा अर्थ आहे प्रॉपर्टी प्लांट अंड इक्विपमेंट property plant equipment आणि इंटेनजीबल असेट्स ची विक्री किंवा विल्हेवाट याचा अर्थ असा की जुने फिक्सेड असेट्स विकल्या जात आहेत किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यात येत आहे आपल्याला काही छोटी रोख रक्कम प्राप्त झाली म्हणून हे 'I' आहे गुंतवणुकीवर मिळालेला फायदा जो एफ वर मोजल्या जातो म्हणजे उचित मूल्यांच्या गणनेनुसार गुंतवणुकीवर काही फायदा दिसतो पण हा रोख व्यवहार नाही कारण पण ही काही गुंतवणुकीची विक्री नव्हे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करू विक्रीसाठी ठेवलेल्या मालमत्तेवर झालेले नुकसान आपण हे घ्यायचे आहे की याकडे दुर्लक्ष करायचे आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल कारण आपण अप्रत्यक्ष पद्धत वापरतो आहोत तऱ्हा एक प्रकारचा नॉन ऑपरेटिंग तोटा आहे म्हणून आपण त्याला 'O' असे चिन्हांकित करू आणि त्याला प्रॉफिट बिफोर टॅक्स मध्ये जडू आता कॅश अंड कॅश इक्विवलेंट जसे सुरुवातीला सांगितले ही कंपनीच्या ऑपरेशन्स मध्ये उत्पन्न झालेली निव्वळ रोख रक्कम जमा झालेली आहे तर तुम्हाला या सर्व आकड्यांची गणना करायची आहे जसे प्रारंभिक रोख ऑपरेटिंग उपक्रमांद्वारे निर्माण झालेली रोख फायनान्सिंग उपक्रमांद्वारे निर्माण झालेली रोख वर्किंग कॅपिटल मध्ये बदल करण्यापूर्वी झालेली कॅश ऑपरेटिंग प्रॉफिटची ची घट आणि वर्षा अखेरचे कॅश अंड कॅश इक्विवलेंट आता तुम्ही हे सर्व कसे कराल हे शक्य आहे कारण वर्षा अखेरची रोख रक्कम तुम्ही बॅलन्स शीट मधून घेऊ शकता त्यानंतर सर्वे गणित करा आणि कामाच्या पद्धतीला थोडं उलटे फिरवून तुम्ही वर्षाच्या सुरवातीला असलेली रोख रकमेची गणना करू शकतात तर कॅश फ्लो स्टेटमेंट्स बनवायला तुम्ही तुम्ही तयार आहात ना तुम्ही ही हा व्हिडीओ इथे थांबवू शकता आणि आपले गणित गणना पूर्ण करा आणि लगेच आपण उत्तरावर चर्चा करू मी आशा करतो की तुमचे उत्तर तयार असेल आता मी तुम्हाला उत्तर सांगतो प्रत्येक कलम समजून घ्यायचा प्रयत्न करा हे एक फार लांबलचक कॅश फ्लो स्टेटमेंट आहे पासून सुरुवात करू आणि मग बऱ्याच कलमांचे समायोजन करू लक्षात असू द्या की आपण विना रोख आणि नॉन ऑपरेटिंग या दोन्ही प्रकारच्या कलमांचे समायोजन करणार आहोत आपण फायनान्स कॉस्ट डेप्रिसिएशन एम्पलोयी शेअर ऑप्शन एक्सपेंस ह्या सर्वांसाठी समायोजन करणार आहोत एम्पलोयी शेअर ऑप्शन एक्सपेंस एक असाधारण कलम आहे कारण हे रोख्यांची संबंधित आहे पण हे कर्मचाऱ्यांशी शोधा संबंधित असल्यामुळे आपण त्याला 'O' च्या खाली दाखवू 'F' च्या खाली नव्हे मग बेड डेट्स लॉंग टर्म प्रोव्हिजन यांची आता गरज नाही आणि त्यांना परत लिहिल्या गेले चिन्हा कडे लक्ष द्या ते उणे आहे कारण पण हा नफा आहे जो आपण आता कमी करतो आहोत मग अवास्तव परकीय चलनाचे तोटे अवास्तव नफा थेट कॅश फ्लो चा कलम नाही पण त्याचा परिणाम प्रॉफिट अँड लॉस वर होत असल्यामुळे आपण ते इथे लक्षात घेतो आहोत मग बोरोइंग्स च्या परिवर्तनामुळे होत असलेला उचित मूल्य नफा हा विना रोख कलम आहे पण तो नफा प्रॉफिट अँड लॉस profit loss मध्ये समाविष्ट केल्यामुळे आपण त्याला इथे उणे कलम दाखवला आहे विक्रीसाठी ठेवलेल्या मालमत्तेवरील नफा किंवा तोटा पी व्याजा वरील नफा किंवा तोटा लाभांश उत्पन्न साध्या हे कलम अगोदर दोन वेळा दिले होते मिळालेले व्याज एक गुंतवणूक कलम असेल पण व्याजाचे उत्पन्न हे एक ऑपरेटिंग कलम आहे मग लाभांश उत्पन्न नॉन ऑपरेटिंग उत्पन्न किंवा खर्च कॅश फ्लो हेजेस ओन ओ वर मिळालेला नफा हे प्रत्यक्षपणे आपल्या कॅश फ्लो वर परिणाम करत नाही पण याचा परिणाम आपल्या प्रॉफिट अँड लॉस profit loss वर होतो आणि तो नफा आहे म्हणून आपण तो सध्या येथे दाखवतो आहे मग एफ मध्ये केलेल्या गुंतवणुकी वरील तोटा हा सुद्धा एका प्रकारे विना रोख कलम आहे पण याचा परिणाम प्रॉफिट अँड लॉस profit loss वर होतो म्हणून आपण त्याला 'O' असे समजतो हे सर्व केल्यानंतर आपल्याला वर्किंग कॅपिटल मध्ये बदल करण्यापूर्वीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मिळतो मग आपण वर्किंग कॅपिटल मधले सर्व बदल लक्षात घेऊ जसे की वाढती इन्व्हेंटरी व्यापार आणि इतर प्राप्य आर्थिक मालमत्ता विना आर्थिक मालमत्ता व्यापार आणि इतर देयांमधील वाढ फायनान्शियल लायबिलिटी आणि नॉन फायनान्शिअल लायबिलिटी तर ह्या टप्प्यावर आपल्याला ऑपरेशन्स पासून निर्माण होणारी रोख मिळते मग परतावा वजा करून भरलेला प्रत्यक्ष कर हा वास्तविक भरलेला कर आहे आपल्याला मिळते ऑपरेटिंग उपक्रमांमुळे निर्माण झालेली निव्वळ रोख मला माहित आहे की हे जरा जास्त लांब होत आहे पण तुम्ही ह्याला दोन तीन वेळेस वाचा म्हणजे तुम्हाला समजेल की एका मोठ्या कंपनी साठी हे कसं असतं जर तुमची कंपनी सुद्धा एक मोठी कंपनी असेल तर याची तुलना तुम्ही तुमच्या कंपनीच्या कॅश फ्लो शी करू शकता पुढच काम सोप आहे गुंतवणूक उपक्रमांमधला कॅश फ्लो पण जरा लांबलचक आहे कारखान्याची विक्री कारखान्याची खरेदी सहाय्यक कंपन्यांमधील गुंतवणूक सहाय्यक कंपन्यांमधील रोख्यांची विक्री सहाय्यक कंपन्यांमधील भांडवलाचा परतावा गुंतवणुकीची खरेदी किंवा विक्री कर्ज आणि ठेवींची परतफेड दिलेले कर्ज आणि ठेवी मिळालेले व्याज आणि मिळालेले लाभांश लक्ष द्या इथे 'मिळालेले' असे म्हटले आहे आणि अगोदर व्याजावरचे उत्पन्न म्हटले होते पण आता वास्तविक मिळालेले व्याज आहे अशा प्रकारे आपल्याला गुंतवणूक उपक्रमांमधून निर्माण झालेली किंवा वापरलेली निव्वळ रोख रक्कम मिळते नंतर आहे फायनान्सिंग उपक्रम रोखे जारी केल्यामुळे मिळालेली रक्कम नोन करंट बोरोइंग्स चा आगाऊ भरणा ही सर्वात मोठी रक्कम आहे कंपनी कडे भरपूर रोख रक्कम होती तुम्ही बघू शकता इथे रोख रकमेची निर्मिती भरपूर आहे आणि त्यांनी कर्जाच्या परतफेडीसाठी ती वापरली आहे नंतर नोन करंट बोरोइंग्स ची परतफेड वित्त भाडेपट्टी ची परतफेड करंट बोरोइंग्स मुळे मिळालेली रक्कम जी सुद्धा उणे आहे कारण त्यांनी त्याची परतफेड केली आहे मग दिलेला लाभांश केलेला वित्त खर्च अशा तऱ्हेने तुम्हाला फायनान्शियल उपक्रमांमुळे निर्माण झालेली किंवा वापरलेली निव्वळ रोख रक्कम मिळते जी फार मोठी रक्कम आहे ही रक्कम उणे आहे कारण कंपनीने त्यांच्या जुन्या लायबिलिटी ची परतफेड केली आहे कॅश अंड कॅश इक्विवलेंट मध्ये निव्वळ वाढ जी 2490 एवढी आहे मग तुम्हाला मिळते रोख आणि कॅश फ्लो जे कळविल्या प्रमाणे 1809 आहे विना रोख व्यवहारांबद्दल काही पूरक माहिती सुद्धा आहे लक्षात घ्या कि वित्त भाडेपट्टी तत्वा द्वारे संपादन केलेली मालमत्ता विना रोख सरकारी अनुदानाने संपादन केलेली मालमत्ता नोवेशन अंड रीस्ट्रक्चरिंग novation restructuring हे तिन्ही विना रोख व्यवहार समजल्या जातात मग तुम्हाला कॅश अंड कॅश इक्विवलेंटचे रिकन्सिलियेशन मिळते मध्ये कॅश इन हँड बँकेतील कॅश अंड ड्राफ्ट cash draftचा समावेश आहे बँकेत याचे दोन प्रकार आहेत चालू खात्यातील शिल्लक व अल्पकालीन ठेवी आणि म्युच्युअल फंड मधील अल्पकालीन गुंतवणुकी इथे तुम्हाला एकूण बेरीज मिळते तुम्हाला लक्षात येताय ना हे थोडं लांबलचक आहे परंतु याचा अभ्यास तुम्हाला परिभाषा समजण्या करिता अत्यंत फायद्याचा ठरेल विशेषतः कॅश फ्लो स्टेटमेंट तर आता आपण इथे थांबू